सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सवरील एनपीटीईएल ऑनलाइन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 3 व्याख्यान क्रमांक 22 मध्ये आहोत पहिल्या दोन मॉड्यूलमध्ये आपण अभियांत्रिकी रेखाचित्र आणि कोनिक विभागांची ओळख करुन घेतली व्याख्यान क्रमांक 21 पासून आपण ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण पहात आहोत विशेषत 3 डी ऑब्जेक्ट्स रेखांकन पत्रकावर त्याचे दर्शविण्याचा उत्तम मार्ग आहे 3 आयामी पासून अशा प्रकारचे 2 आयामी भूखंडाला आपण ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण म्हणतो मागील वर्गात आपण प्रक्षेपण पृष्ठभाग आणि त्यांचे स्वरूप याबद्दल शिकलो उदाहरणार्थ एका टेबलाच्या समांतर पडलेल्या पृष्ठभागस आपण आडवा पृष्ठभाग म्हणून परिभाषित करतो दुसरे एक पृष्ठभागाचे उभे लंब आणि हे XY अक्षच्या बाजूला असलेले प्रोफाइल पृष्ठभाग आहे तेथे आपण फर्स्ट अँगल प्रक्षेपण बद्दल शिकलो ज्यामध्ये प्रोफाइल पृष्ठभाग 90 अंशांनी फिरविले जाईल जेणेकरून उभा पृष्ठभाग वरच्या स्तरावर असेल आडवा पृष्ठभाग तळाच्या स्तरावर असेल आणि प्रोफाइल पृष्ठभाग उजव्या बाजूला असेल तर त्या दिशेने हे प्रोफाइल पृष्ठभाग फ्लिप करून आपण उभ्या पृष्ठभाग तयार करू त्यानंतर आडवा पृष्ठभाग आणि प्रोफाइल पृष्ठभाग बनवू आपण ज्या वस्तूकडे पहात आहोत त्या वस्तुच्या आधारे सर्वप्रथम आपल्याला समोरचा देखावा तयार करावा लागेल सामान्यत प्रथम अँगल प्रक्षेपण मध्ये आपण उभ्या पृष्ठभागात हे समोरचे दृष्य बनवितो त्या खाली वस्तूचे शीर्ष दृश्य तेथे असेल उदाहरणार्थ जर मला सिलिंडर बांधायचा असेल तर ही त्रिमितीय वस्तू आहे आणि आमचे दृष्य या दिशेने जाते मी या दिशेने असल्यास सिलेंडर पाहू इच्छित असल्यास सिलिंडर त्या उभ्या पृष्ठभागात वर्तुळासारखे दिसते आपण समोरचे दृष्य हे आयतासारखे पाहु तर या संपूर्ण सामग्रीचा या पृष्ठभागात नकाशा बनवा जेणेकरून आपल्याला तळापासून देखील मिळेल एक ओळ त्या मार्गाने जाईल म्हणून येथे जे काही प्रक्षेपण आहे त्याला आपण समोरचे दृश्य म्हणतो जर आपण त्या वरुन पहात असाल तर हे सिलेंडर पुन्हा दुसर्या आयताचे अनुसरण करेल याला आपण शीर्ष दृश्य म्हणतो तर एका बाजूला आपण याला AB म्हणूया जर आपण या दिशेने पहात असाल तर ते आयतासारखे दिसते जर आपण वरुन पहात असाल तर त्या नंतर जुळणारे निर्देशांक वरच्या दृश्याचे नंतर आहे जर आपण या बाजूला दिशेने पहात आहोत तर आपण डावीकडून उजवीकडच्या दिशेने पहात आहोत तर ते वर्तुळासारखे दिसते हे आपण पाहणार आहोत हे वर्तुळ आहे तर येथे आपल्याला एक वर्तुळ दिसेल या प्रकारचे ज्याला आपण प्रथम अँगल प्रक्षेपण सिस्टम म्हणतो जेथे वस्तू प्रथम निर्देशांकात ठेवली जाते आणि आपण डावीकडून उजवीकडच्या दिशेने पहात आहोत तर वस्तू किंवा प्रक्षेपण उजव्या बाजूला येईल आणि डाव्या बाजूने आपण पहात आहोत म्हणून त्याला डाव्या बाजूचे दृश्य असे म्हणतात आपण शेवटच्या वर्गात ज्या गोष्टी शिकलो आहोत त्या या आहेत तर आजच्या वर्गात आपण या प्रथम तृतीय क्वाड्रंट प्रक्षेपण बद्दल अधिक शिकू सर्वसाधारणपणे कोणत्याही ड्रॉईंग शीट्ससाठी दोन पद्धती लोकप्रिय आहेत त्यास प्रथम अँगल प्रक्षेपण सिस्टम म्हणतात दुसरे म्हणजे तृतीय अँगल प्रक्षेपण सिस्टम म्हणतात प्रथम अँगल प्रक्षेपण सिस्टम युरोपियन देशांमध्ये आणि आयएसओ मानकांकरिता देखील खूप लोकप्रिय आहे आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमात या एनपीटीईएल ऑनलाइन व्याख्यानांसाठी आपण प्रथम अँगल प्रणाली वापरणार आहोत पूर्वीच्या दिवसांमध्ये तृतीय अँगल प्रणाली विशेषतः कॅनडा यूएसए जपान थायलंड देशांमध्ये होती ते या तृतीय अँगल प्रणाली वापरतात या प्रथम अँगल प्रक्षेपण प्रणाली किंवा तृतीय अँगल प्रक्षेपण प्रणालीबद्दल अधिक जाणून घ्या सर्व प्रथम 3 डायमेन्शनल क्वाड्रंट सिस्टम काढा चला या अक्षांबद्दल विचार करूया जे काहीतरी प्रथम क्वाड्रंट किंवा द्वितीय क्वाड्रंट किंवा तृतीय क्वाड्रंट परिभाषित करणार आहेत चला तर अशा प्रकारे पेटी तयार करू तर पेटी प्रथम चौकोनात स्थित आहे त्याचप्रमाणे दुसर्या क्वाड्रंटमध्ये आणखी एक पेटी तयार करा आणि त्याचप्रमाणे 3 री पेटी आणि 4 थी पेटी रेखांकनासाठी आपण प्रामुख्याने तृतीय क्वाड्रंट किंवा प्रथम क्वाड्रंट प्रणालीकडे पाहतो जर पेटी प्रथम क्वाड्रंट प्रणालीमध्ये ठेवली गेली असेल तर जर आपण गृहित धरत आहोत की एखादी स्लॉट ब्लॉक सारखे काहीतरी दुसरी वस्तू ठेवली आहे जर आपण त्या पेटीची दृश्ये काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करीत असाल तर तर आपण याला क्वाड्रंट प्रणालींपैकी एक म्हणतो या प्रकरणात ही पेटी या प्रथम क्वाड्रन्टमध्ये ठेवली आहे तर त्या आधारे तयार केलेली कोणतीही दृश्ये आपण प्रथम क्वाड्रंट प्रणाली म्हणून कॉल करू त्याचप्रमाणे जर पेटी तृतीय चतुर्थांशात ठेवली असेल आणि आपण त्या दिशेने वस्तूचे निरीक्षणे करीत आहोत तर आपण त्यास तृतीय क्वाड्रंट प्रणाली म्हणून कॉल करू तर या निरीक्षकाच्या आधारे आपल्याला जे काही दृश्ये प्राप्त होतात त्यास आपण की प्रथम अँगल प्रक्षेपण किंवा तृतीय अँगल प्रक्षेपण म्हणतो आणि हे ब्लॉक बॉक्स जे काही प्रथम क्वाड्रंटमध्ये आहे दुसरे क्वाड्रंटमध्ये हे काल्पनिक प्रकारचे बॉक्स आहेत हे पृष्ठभागांपैकी एकामध्ये पारदर्शक आहेत आणि इतर पृष्ठभागवर अपारदर्शक आहेत उदाहरणार्थ जर आपण प्रथम क्वाड्रंट प्रणाली निवडत असाल तर त्यात एकूण 6 पृष्ठभाग असतात 4 बाजूंचे असतात वरच्या आणि खालच्या 1 असतात प्रथम क्वाड्रंट प्रणालीसाठी तळाचे पृष्ठभाग नेहमीच अपारदर्शक असते मागची बाजू देखील अपारदर्शक असते तर कोणीही मागच्या बाजूसून निरीक्षण करू शकत नाही त्याच प्रकारे कोणीही तळापासून निरीक्षण करू शकत नाही तथापि एखादी व्यक्ती समोरच्या बाजूसून निरीक्षण करू शकते त्याचप्रमाणे जर कोणी वरपासून निरीक्षण करीत असेल तर ते देखील एक पारदर्शक पृष्ठभाग आहे तर एखादी व्यक्ती कदाचित खालील रेषाचे अवलोकन करू शकेल आणि एखाद्याला ही खोली रेषा म्हणून पहायला मिळेल तर कोणीतरी वरुन पहात असेल तर अत्यंत हॅश भागामध्ये या रेषा आहेत त्या अशा दिसतील त्याचप्रमाणे जर कोणी या दिशेने पहात असेल तर ही नेहमीच मागील बाजूस अपारदर्शक असते परंतु ही एक पारदर्शक भिंत आहे तर पारदर्शक भिंतीवरुन कुणी पाहू शकतो या रेषांप्रमाणेच ते वस्तूला पाहतील तर ही ओळ संपूर्णपणे या बिंदूशी जुळत आहे आणि पुन्हा हा जुळलेला बिंदू दिसेल त्यांना असे काहीतरी दृश्य दिसेल या रेषा फक्त एक रेषा असतील आणि पुन्हा जुळलेला असतील येथे पुन्हा ती रेषा दिसेल तर या रेषा बाजूच्या दृश्यांमधून प्रक्षेपणामध्ये दिसतील तर त्या ऑर्थोग्राफिक दृश्यात येथे आहे तर आपण या अस्पष्ट पृष्ठभागांना काय म्हणतो आहोत हे आपले अनुमान आहे ज्याला आपण सामान्यपणे ऑर्थोग्राफिक दृश्य म्हणतो त्या वस्तूच्या लंब दिशेने आपण त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत रेषा प्रक्षेपण करून निरीक्षक जे पाहतो जसे कि आपल्याकडे दिवा असल्यास ती सावली कशी बनते आणि त्या वस्तुच्या मागे छाया ज्या प्रकारे दिसते त्याप्रकारे आपण त्याला ऑर्थोग्राफिक दृश्य म्हणतो तर उदाहरणार्थ त्याच वस्तूचासाठी जर प्रकाश जात असेल किंवा डोळ्यांतून पाहात असेल तर जर आपण यासाठी निरीक्षण करीत असलो तर त्या वस्तूचा आकार थोडा गुंतागुंतीचा असू शकतो परंतु प्रक्षेपणासाठी त्या एल आकाराप्रमाणेच आपल्याला दिसेल यालाच आपण समोरचे दृश्य म्हणतो जर आपण वरुन पहात असाल तर निरीक्षक हे आहेत तर ही रेषा या रेषेतून दिसते ही रेषा या रेषेतून येते आणि ही त्याच रेषेवरून येते ही रेषा या रेषेतून येते हा भाग एकरुप आहे तर आपल्याला कोणतीही खोली दिसत नाही आणि हे त्यामागील एक आहे त्याचप्रमाणे वरुन जर आपण पहात असाल तर शीर्ष ओळ एकरूप होते येथे आपण वरच्या पातळीपासून खाली जाणार्या पायर्यासारखे काहीतरी पाहत आहोत तर ती रेषा या रेषेशी जुळते तर आपल्याला ती तिथे एका रेषेसारखी दिसते हा तळाचा आणि हा सर्वात वरचा तळाशी एक जुळतो आणि आपल्याला ही संपूर्ण रेषा यासारखी दिसते त्याचप्रमाणे ही ओळ आपल्याला दिसेल की त्या दिशेने जाते आणि ती वर येते तर त्या मार्गाने येते अशा प्रकारे आपण हि निरीक्षणे पाहतो हि प्रक्षेपणे ऑर्थोग्राफिक दृश्ये आहेत त्याचप्रमाणे आपण निरीक्षक नैसर्गिकरित्या उपस्थित असलेल्या या बाजुकडे पहात असाल तर समोरची आपण ती येथे पाहू हे एक पाऊल बाहेर येण्यासारखे आहे तर हे असेच बाहेर येते आणि ही संपूर्ण रेषा त्या बिंदूशी मिळते हे वरच्या बाजूस जात आहे आणि यानंतर जे काही आपल्याला दिसते ते या रेषाशी जुळेल आणि हे खाली जाईल तर तो त्या मार्गाने येतो प्रथम क्वाड्रंट प्रणालीमध्ये आपण ऑर्थोग्राफिक दृश्यांकडे पाहण्याचे हे मार्ग आहेत जेथे बाजूची पृष्ठभाग अपारदर्शक आहेत खालचे पृष्ठभाग ही अपारदर्शक आहे तथापि पुढचा भाग ही पारदर्शक दिशा आहे ही देखील पारदर्शक दिशा आहे तृतीय अँगल प्रक्षेपण सिस्टमकडे पाहू निरीक्षकाची दिशा पारदर्शक आहे उदाहरणार्थ येथे आपल्याकडे एक निरीक्षक त्याच दिशेने पहात आहे निरीक्षक त्या दिशेने पहात आहे तर आपण त्या दिशेकडे पहात आहोत जर आपण जे काही आपण पाहणार आहोत त्या गोष्टीला आपण तृतीय अँगल प्रक्षेपण म्हणतो येथे जर आपण त्याच वस्तूकडे पहात आहोत तर एल आकार त्या पृष्ठभागाच्या प्रक्षेपणातून येतो त्याचप्रमाणे या पृष्ठभागाचे प्रक्षेपण त्या निरीक्षकाच्या दिशेने जाताना आपण हे दृश्य पाहू त्याचप्रमाणे पृष्ठभागवर प्रक्षेपित वस्तू ज्या ठिकाणी निरीक्षक पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासंदर्भात आपल्याला आणखी एक दृश्य मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी ज्याला आपण तृतीय अँगल प्रणाली म्हणतो तर या तृतीय अँगल प्रणालीत पारदर्शक पृष्ठभाग आणि काचेच्या पेट्या एकमेकांशी मिसळल्यासारखे आहे येथे प्रथम एंगल प्रक्षेपणमध्ये आकार नेहमीच आपली दृश्ये असतात ज्यावर आपण प्रक्षेपण करणार आहोत ती अस्पष्ट असतील आणि ज्या दिशेने आपण पहात आहोत त्या पारदर्शक असतील तर सहसा त्या सुलभतेमुळे आपण प्रथम एंगल प्रक्षेपण प्रणालीसह जातो त्यापैकी कोणाबरोबरही कोणीही जाऊ शकते एखादा प्रथम अँगल आणि तृतीय अँगल प्रक्षेपणदेखील वापरू शकतो परंतु आजकाल सामान्यत लोक प्रथम अँगल प्रक्षेपण सारख्या प्रमाणित प्रोटोकॉलसह जात आहेत तर आपल्या संपूर्ण कोर्समध्ये आपण प्रथम अँगल प्रक्षेपण सह जाऊ ही पद्धत फायद्याची आहे अशी कोणतीही गोष्ट नाही की ही पद्धत वंचित आहे ती फक्त एक प्रोटोकॉल आहे कारण या पृष्ठभागचे निरीक्षण करण्यास सहजतेमुळे आपण प्रथम अँगल प्रक्षेपण प्रणालीसह जात आहोत एकदा ही निरीक्षणे झाली की आपल्याला त्याला 2 डी शीटवर दर्शवावे लागेल ड्रॉईंग शीटवर 3 डी वस्तू बनविणे म्हणजे आपण कन्व्हर्जिंग डायवर्जिंग यासारख्या वस्तूंचे विकृतीकरण करणार आहोत हे टाळण्यासाठी ही दृश्ये वस्तूबद्दल संपूर्ण तपशील देतात तर मग आपण या वस्तू त्या त्या विशिष्ट अपारदर्शक पृष्ठभागवर प्रक्षेपण करतो त्यास 2 डी शीटवर बांधण्यासाठी पत्रके फ्लिप करा चला त्या ऑर्थोग्राफिक्सबद्दल सविस्तरपणे पाहूया तर येथे ड्रॉईंग शीटवर प्रथम अँगल प्रक्षेपण प्रणाली वापरुन आपण हे दृश्ये बनवणार आहोत वस्तू कुठेतरी मध्यभागी ठेवला होता आणि प्रक्षेपणनंतर आपल्याला त्या मार्गाने ऑर्थोग्राफिक दृश्यांसारखे काहीतरी मिळाले अशाच प्रकारे आपल्याला जे मिळाले ते बाजूचे दृश्य हे आहे आणि आपल्याला जे मिळाले ते वरच्या दृश्यात आहे उभ्या पृष्ठभागाचा पुढील भाग दृश्यासाठी प्रथम प्रक्रिया करणे होय त्यानंतर त्या आडवा पृष्ठभागावरील वरच्या दृश्यासह जा त्या नंतर रचनात्मक दृश्य बाजूचे दृश्य प्रोफाइल पृष्ठभाग दृश्य नंतर तर येथे डावीकडील दृश्य आपण पुढे जाऊ ते बनवू आणि त्याचे प्रक्षेपण करू या मार्गाने आपण पुढे जाऊ तर एकदा या ऑर्थोगोनल पृष्ठभागावर ही दृश्ये प्राप्त झाली की आपण काय करतो आपण या एका पृष्ठभागाचे दर्शवतो आपण लाल पृष्ठभाग विचार करूया जर हे ड्रॉईंग शीट असेल तर आपण प्रथम हे पृष्ठभाग उभ्या पृष्ठभागातील वस्तूवर दाखवितो आणि हे समोरचे दृष्य आहे कारण आपण पहात असलेले पहिले पृष्ठभाग या दिशेने आहे निरीक्षकाच्या समोर जे काही आहे त्यालाच आपण समोरचे दृश्य म्हणतो मग आपण त्याहून एक काप घेतो हे काल्पनिक प्रकारचे काप आहेत तर मी हे पृष्ठ खाली दिशेने फ्लिप करू शकते तर आपण जे पाहत आहोत ते एक वरचे दृश्य आहे आणि जे आपण बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत ते म्हणजे येथे एक कात्रीची प्रकारची वस्तू बनवा आणि त्यास 90 अंश खाली दिशेने फ्लिप करा तर आपण पिवळा किंवा मोहरीचा रंग म्हणून फ्लिप पृष्ठभाग बनवणार आहोत त्या दिशेने कात्री बनवण्यानंतर 90 अंशांमध्ये दुमडणे आपण जे काही पाहणार आहोत ते लाल रंगाचे काहीतरी आहे जर आपण त्या दिशेने दुमडत असाल तर येथे यायला पाहिजे हे देखील 90 अंश फ्लिप करा जेणेकरून हे येथे येईल समोरच्या पृष्ठभागात हे समोरचे दृश्य आहे हे आपण जे काही पहाते त्याचे वरचे दृश्य आणि बाकीचे जसे आहे तसे आहे तर अशा प्रकारे आपण वस्तूची दृश्ये व्युत्पन्न करतो त्याचप्रमाणे आपण तृतीय अँगल प्रक्षेपण करत आहोत तृतीय अँगलमधल्या गोष्टींसाठी जर आपण या ओळीत कात्री बनवित असाल आणि त्या दिशेच्या आसपास एक फोल्डिंग रेषा फ्लिप करत असाल तर हा संपूर्ण वस्तू या स्थानावर येईल त्याचप्रमाणे हा संपूर्ण प्रक्षेपण मी त्या दिशेने तो पलटवू शकतो कारण आपण येथे कात्री केलेली आहे तर मी जर या रेषाभोवती 90 अंशांची वाढ करत असेल तर हा प्रक्षेपण या पातळीवर येईल चला तर मग दृश्य पाहू आपल्या दृश्यांपैकी एक हे आहे इतर दृश्य हे आहे बाकी जे निश्चित केले आहे कारण आपण त्या दिशेने निरीक्षण करीत आहोत तर पुढचे दृश्य या स्तरावर येते तर आता आपण तृतीय अँगल प्रक्षेपणमध्ये वरच्या दृश्यावर पाहिले आहोत जे या स्तरावर ठेवलेले आहे बाजूच्या दृश्यावरील या स्तरावर ठेवलेले समोरचे दृश्य आपण जे काही पाहिले ते त्या दिशेने येते प्रथम अँगल प्रक्षेपण प्रणालीचा आधीच्या प्रकरणात आपण असे प्रक्षेपण प्राप्त करतो प्रथम अँगल प्रक्षेपण सिस्टमवर ऑर्थोग्राफिक दृश्यांच्या पुनर्रचना नंतर जर आपण या दिशेने पहात आहोत तर आपण त्या वस्तू पाहतो या वस्तूची दृश्याकडे पाहू उदाहरणार्थ निरीक्षक या ठिकाणी आहेत हि वस्तू आहे जर मी हे ठरवत असेल तर माझे समोरचे दृष्य पहायचे आहे नंतर आपण त्यांच्या नियमांबद्दल जाणून घेऊया की कोणते पुढील दृश्य म्हणून निवडले जावे कोणत्यास शीर्ष दृश्य म्हणून निवडले पाहिजे आणि कोणते बाजूचे दृष्य म्हणून निवडावे सहसाज्या दिशेने बरेच तपशील उपलब्ध असतात आपण बर्याच वेळा त्यास समोरचे दृश्य म्हणून निवडतो एकदा हे समोरचे दृश्य आहे रेखांकन शीटवर बाणांद्वारे दिशा दिली जाते जर तुम्ही बघत असाल तर तिथे एक बाण असेल तो समोरील दृश्य त्या दिशेने सुरु होते ते दाखवतो तर आपण असे समजूया की समोरच्या दृश्याची दिशा त्या मार्गाने दाखवली गेली आहे जर असे असेल तर आपण हे पहात आहोत तर हा आयत आपल्याला दिसेल की जी रेषा सारखी दिसते आणि ही रेषा या रेषावर मॅप करते तर आपण पाहत असलेला एक छोटा आयत आहे आणि त्या नंतर पुढील दृष्य स्थानावर एक मोठा आयत आहे त्याचप्रकारे आपण हि वस्तू पाहणार आहोत समोरील दृश्य बनवल्यानंतर हे वरच्या दृश्यातून पहावे लागेल आता समोरील दृश्यासाठी दिशा ही दिशा आहे जर आपण हे त्या सामान्य दिशेला पहात आहोत तर आपण हा भाग पाहणार आहोत तर हे त्याच्याशी एकरूप होते तर आपण हे पाहणार आहोत तर प्रथम आपण त्या दिशेने असल्याचे पाहतो म्हणून आपण त्या प्रक्षेपण कडे पहात आहोत जे काही घडत आहे ते आपण ते पाहणार आहोत आपले लक्ष त्या पृष्ठभागाकडे आहे त्या दिशेने दुमडल्यानंतर आपण वरच्या दृश्यासाठी या मार्गाने ते पाहू आता बाजूचे दृश्य कारण हे समोरचे दृश्य आहे हे वरचे दृश्य आहे मागच्या बाजूसही पाहू शकतो परंतु प्रथम क्वाड्रंट प्रणालीमध्ये एक अपारदर्शक पृष्ठभाग आहे आणि पारदर्शक पृष्ठभाग या दिशेने आहे जर आपण ते पहात आहोत तर संपूर्ण वस्तूचे बाजूचे दृश्य येथे मॅप होते कारण आता समोरच्या दृश्यसाठी ही दिशा आहे वरची दृश्यसाठी ही दिशा आहे उजवीकडून आपण डावीकडे तो प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर त्या दृश्यात ज्याला आपण उजवीकडील दृश्य म्हणतो तर उजवीकडचे डावीकडे प्रक्षेपित केले जाईल तर उजवीकडील वस्तू आपण डावीकडे प्रक्षेपित करत आहोत तर स्वाभाविकच डावा पृष्ठभाग अपारदर्शक असेल आणि आपल्याला ते दृश्य मिळणार आहे तर आपण जे प्रक्षेपण पाहणार आहोत ते हे आहे हे संपूर्ण पृष्ठभाग सगळे बिंदू या अंतर्गत सर्व काही मॅप केलेले हे दर्शविते कारण येथे एक रेषा आहे जी या मार्गाने कापत आहे म्हणूनच सामान्यत आपण हा संपूर्ण ब्लॉक असल्याचे सांगण्याऐवजी चित्रामध्ये डॅश रेषेद्वारे दर्शवितो जर हा संपूर्ण ब्लॉक असेल तर त्यामागे कोणतीही रेषा नाही आपण तुटलेल्या रेषेद्वारे तो काप दर्शवितो जर आपण समोरच्या दृश्याकडे पहात असाल तर तेथे एक दृश्यमान रेषा आहे तो काप आहे परंतु अद्याप दृश्यमान आहे कारण हे आपण सतत रेषेद्वारे दर्शवितो तथापि आपण काय म्हणत आहोत त्या बाजूच्या दृश्यात एक काप आहे परंतु आपण तो सादर करत असल्यास तो पाहू शकत नाही तर आपण फक्त त्या जटिल परिमाणांचे किंवा दिशानिर्देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देखील आपण ती तुटक रेषाने दर्शवित आहोत तृतीय अँगल प्रणालीमध्ये ही दृश्ये वैकल्पिकरित्या मांडली जातील तर जे काही आहे ते प्रथम समोरचे दृश्य आहे ते तळाच्या पातळीवर येते प्रथम अँगल प्रक्षेपण प्रणालीमध्ये वरच्या बाजूस समोरचे दृष्य असण्याची शिफारस केली जाते वरचे दृश्य त्या खाली आहे आणि या समोरच्या दृश्यावर जोडलेले उजवे बाजूचे दृश्य आहे तर समोरचे दृश्य मध्यवर्ती आहे हे वरच्या आणि उजव्या बाजूच्या दृश्यांद्वारे किंवा कदाचित डाव्या बाजूच्या दृश्यांद्वारे जोडले जाईल तर तृतीय अँगल प्रणालीमध्ये आपण जे पाहतो ते त्याच वस्तूसाठी समोरचे दृश्य तळाच्या पातळीवर येते वरचे दृश्य शीर्ष स्तरावर जाते आणि उजवीकडील दृश्य उजव्या बाजूस येते पुढील वर्गात आपण सिस्टमच्या प्रक्षेपणाबद्दल अधिक शिकू